मागील काही सत्रांमध्ये आपण चर्चा करत आलेलो आहोत फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करण्या बद्दल प्रॉफिट अँड लॉस profit loss बॅलन्स शीट कॅश फ्लो आणि इतर काही या सत्रात आणि पुढील काही सत्रांमध्ये आपण बोलणार आहोत फायनान्शिअल स्टेटमेंट्स च्या व्याख्या आणि विश्लेषणावर फायनान्शिअल स्टेटमेंट्स चे उपयोग कर्ता बरेच आहेत आणि मुख्यतः त्यात समावेश होतो तो व्यवसाय मालकांचा भविष्यकाळात मालक होणार यांचा म्हणजेच असे गुंतवणूकदार ज्यांना कंपनीत गुंतवणूक करायची आहे त्यात कर्मचारी आणि व्यवस्थापकांचा सुधा समावेश होतो ज्यांना ह्या विधानांचा उपयोग निर्णय घेण्यासाठी करायचा असू शकतो त्यात सरकारी कर्मचारी नियामक मंडळ पुरवठा दार आणि ग्राहकांचा पण समावेश होतो अशा तऱ्हेने बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपयोग कर्ता आहेत आणि वेगवेगळे उपयोगकर्ता फायनान्शिअल स्टेटमेंट्स चा उपयोग निरनिराळ्या कामासाठी करतात परंतु एका विशिष्ट वापरकर्त्याला ह्या स्टेटमेंट्स मधील एखाद्या विशिष्ट गोष्टीतच स्वारस्य असते आणि तो भाग समजून घेण्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलेल्या माहितीचे विश्लेषण करावे लागेल त्यातील माहिती कच्चा डेटा म्हणून घेतली जाते आणि जर त्याचे विश्लेषण फक्त चालू वर्षाचा पुरतेच नव्हे पण मागील वर्षांसाठी सुद्धा कामी आले इतर कंपनीच्या स्टेटमेंटशी तुलना करायला किंवा उद्योगाच्या सरासरीशी तुलना करायला कामी आले तर या स्टेटमेंट मधील माहिती अधिक उपयुक्त आणि समृद्ध ठरेल त्यासाठी स्टेटमेंटची व्याख्या आणि विश्लेषण समजणे गरजेचे आहे मी तुम्हाला पहिल्या सत्रापासूनच सांगत आलेलो आहे की तुमच्या कंपनीचा वार्षिक अहवाल डाऊनलोड करा संपूर्ण अहवाल वाचा आणि त्यातील फायनान्शिअल स्टेटमेंट वाचा जरी आपण स्टेटमेंटचे विश्लेषण करत असलो तरी आपण इतर माहिती चाही उपयोग करणार आहोत तर अजूनही तुम्ही जर संपूर्ण अहवाल वाचला नसेल तर तुम्ही तो एकदा वाचा वार्षिक अहवाल पुन्हा वाचा जेणेकरून तुम्हाला इतर माहितीचा बोध होईल आणि आपण समजण्याचा प्रयत्न करू शकू की या माहितीचे विश्लेषण कसे होऊ शकते तर आपण फायनान्शिअल स्टेटमेंट च्या विश्लेषण बद्दल चर्चा करणार आहोत आणि आपण आधीच बघितले आहे की जी माहिती उपलब्ध आहे ती कच्चा डेटाच्या रूपात आहे ह्या माहितीची पुनर्रचना करून उपयोगकर्ताच्या गरजेनुसार संबंधित माहिती मध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे विश्लेषण दोन प्रमुख प्रकारचे असतात एकाला म्हणतात होरिझोंटल अनालिसेस आणि दुसऱ्याला वर्टीकल अनालिसेस नावावरून लक्षात येते के होरिझोंटल अनालिसेस मध्ये आपण तुलना करतो आपण 2 3 4 किंवा 5 वर्षांचे फायनान्शिअल स्टेटमेंट्स घेतो आणि त्यांचे रुपांतर तुलनात्मक स्टेटमेंट्स मध्ये करतो अशा तऱ्हेने नुसता कच्चा डेटा घेण्याऐवजी आपल्याला त्याचे रूपांतर तुलनात्मक स्टेटमेंट्स मध्ये करून विशिष्ट कालावधी साठी तुलना करायची आहे प्रत्येक कलमाची तुलना मागील वर्षाशी करायची आहे आणि त्यातील बदल संपूर्ण रकमेच्या रूपात पायाची टक्केवारी म्हणून मोजायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट profit loss account मध्ये पाया काय असू शकतो एकूण महसूल साधारणपणे पाया असेल आणि प्रत्येक रक्कम ही त्या एकूण रकमेची टक्केवारी म्हणून बघितली जाईल आणि त्याची तुलना आपण मागील एक किंवा दोन दोन वर्षांच्या आकड्यांशी किंवा विशिष्ट कालावधी करता करू ह्याला म्हणतात होरिझोंटल अनालिसेस वर्टीकल अनालिसेस मध्ये एकाच त्याच वर्षातील दोन कलमांमध्ये काय संबंध आहे ते शोधले जाते इथे आपण एक सामान्य आकाराचे स्टेटमेंट तयार करू इथे प्रत्येक कलमाची तुलना केली जाते 100 हा पाया समजला जातो आणि त्याप्रमाणे प्रत्येक कलम पायाच्या टक्केवारी प्रमाणे मोजला जातो उत्पन्न संबंधित असलेल्या सामान्य आकाराच्या स्टेटमेंट मध्ये प्रत्येक कलम हा नेट सेल्स किंवा एकूण महसुलाची टक्केवारी म्हणून दिल्या जातो बॅलन्स शीट करिता आपण त्यातील एकूण रक्कम घेतो आणि त्याचे सामान्य आकाराचे स्टेटमेंट फक्त त्या कंपनीच्या मागील वर्षांतील कलमांच्या तुलनेसाठी उपयुक्त नसून संपूर्ण व्यापाराकरिता उपयुक्त ठरतो उदाहरणार्थ समजा की एक छोटी सिमेंट कंपनी आहे आणि एक मोठी सिमेंट कंपनी आहे या दोघांची आकडेवारी वेगवेगळी राहील तुम्ही यांच्या संपूर्ण आकडेवारीची तुलना करू शकणार नाही परंतु ह्याच आकड्यांचे विक्रीच्या टक्केवारीत रूपांतर केले आणि तुम्ही प्रॉफिट अँड लॉस profit lossची तुलना करत असाल तर तुम्ही याची वेगवेगळ्या कंपन्यांशी तुलना करू शकता आपण अशा काही केसेस बघणार आहोत ह्याला वर्टीकल अनालिसेस असे म्हणतात दोन्ही च्या बाबतीत तुलना केली जाते पण होरिझोंटल एनालिसिस मध्ये एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या कालखंडाची जसे की वार्षिक किंवा तिमाही तुलना केली जाते आणि वर्टीकल अनालिसेस आपण पहिले तुलनात्मक स्टेटमेंट मध्ये रूपांतरित करतो आणि मग त्याची निरनिराळ्या कंपनीशी किंवा उद्योगाची तुलना करतो इथे सुद्धा आपण एकाच कंपनीची मागील वर्षांसाठी तुलना करू शकतो दुसरी पद्धत बेंचमार्किंग असू शकते आपण संपूर्ण स्टेटमेंट ला पाय चार्ट मध्ये रूपांतरित करू शकतो जसे तुम्ही इथे बघू शकता कंपनी A आणि B यांचे एकूण विक्रीची टक्केवारी गणलेली आहे तुम्ही लक्षात ठेऊ शकता इथे या भागात कंपनी A ची कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 51 आहे आणि कंपनी B करिता 43 आहे आपण बघू शकतो की कंपनी A कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वर जास्त खर्च करते आहे आणि अशा तऱ्हेने आपण इतर तुलना सुद्धा करू शकतो जर तुम्ही ऑपरेटिंग एक्सपेंस ची तुलना कराल तर कंपनी A साठी तो 28 आहे पण कंपनी B करिता तो जास्त आहे कंपनी A ची कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जास्त आहे म्हणजे कच्च्या मालावर जास्त खर्च पण तिचा ऑपरेटिंग एक्सपेंस तुलनात्मकतेने कमी आहे दुसरीकडे कंपनी B ची कच्च्या माला वरील खर्चाची टक्केवारी कमी आहे पण ऑपरेटिंग एक्सपेंस वरील खर्चाची टक्केवारी जास्त आहे अशा तऱ्हेने आपण बघू शकतो की दोन्ही कंपनीची ची रचना वेगवेगळी आहे लक्षात असू द्या की अशा प्रकारची तुलना साधारणपणे एकाच उद्योगातील कंपनीमध्ये हे केल्या जाते आणि अशा कंपनीमध्ये ज्या वाजवी पणे सारख्या आकाराच्या आहेत जर तुम्ही एका अत्यंत छोट्या कंपनीची तुलना दुसऱ्या अत्यंत मोठ्या कंपनीशी केली तर अशी तुलना अर्थपूर्ण नसेल मला वाटतं तुम्ही विभाग लेले स्टेटमेंट्स वाचले असतील कारण मोठ्या कंपनीचे निरनिराळे व्यवसाय असतात संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस profit loss आणि बॅलन्स शीट चे रूपांतरण केले जाते आणि व्यवसायाच्या प्रत्येक विभागांसाठी ते तयार केले जाते आणि जर तुम्हाला संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस profit loss ऐवजी एखादा विशिष्ट उद्योग अभ्यासायचा असेल तर तुम्ही फक्त त्या विभागाचे रेवेन्यू स्टेटमेंट घेऊ शकता तुम्हाला लक्षात येताय ना तर ह्या काही तुलना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत आता आपण सर्वात महत्त्वाच्या पद्धती कडे वळू जिचे नाव आहे रेषीयो एनालिसिस आपण गणना करू शकू असे रेषीयो मोठ्या संख्येने आहेत वास्तवात कुठलाही आकड्याची तुलना कुठल्याही दुसऱ्या आकड्यांशी होऊ शकते आणि अशा तऱ्हेने आपल्याला अधिक अधिक रेषीयो मिळतात पण आपण फक्त काही महत्त्वपूर्ण रेषीयो वर आणि त्यांच्या व्याख्येवर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम रेषीयोचा अर्थ काय आहे तो हे दर्शवतो की दोन कलमानमधील संबंध काय आहेत नेट प्रॉफिट रेषीयो हे याचे एक उदाहरण आहे आणि सर्वांनाच नफा किती आहे यामध्ये स्वारस्य असते म्हणून आपण नफ्याची गणना सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account मधून करू शकतो खरंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट profit loss account असतोच त्याकरिता परंतु फक्त नफ्याची गणना करणे पुरेसे नाही उदाहरणार्थ आपल्याला जर ही माहिती मिळाली की कंपनी A चा नफा 65 आहे आणि कंपनी B चा नफा 45 आहे तर कुठली कंपनी जास्त नफ्यात असेल फक्त या माहितीच्या आधारे बहुतेक सर्वजण म्हणतील की कंपनी A जास्त नफ्यात आहे कारण तिचा आकडा कंपनी B च्या तुलनेत जास्त आहे आता आपल्याला जर विक्री संबंधी माहिती सुद्धा मिळाली तर आपल्याला काय लक्षात येते आपल्याला समजते की कंपनी A 65 नफा कमावत आहे 650 च्या विक्रीवर आणि कंपनी B 45 नफा कमावते आहे 300 च्या विक्रीवर त्याअर्थी जर तुम्ही इथे टक्केवारी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की कंपनी A चा नफेशीरपणा 10 आहे पण तोच कंपनी B चा 15 आहे अशा तऱ्हेने कंपनी Bचा व्यवसाय कंपनी A पेक्षा अधिक नफेशीर आहे ही अंतर्दृष्टी आपल्याला रेषीयो मुळे मिळते फक्त संपूर्ण आकड्यांच्या आधारे मिळालेली माहिती आपली दिशाभूल करू शकते फायनान्शिअल स्टेटमेंट्स मधील कुठलाही आकडा दुसऱ्या आकड्यांच्या संबंधा तून बघायला हवा म्हणून रेषीयो एनालिसिस एक अत्यंत महत्त्वाची पद्धत समजली जाते निरनिराळ्या प्रकारच्या भागधारकांना आणि इतर संबंधितांना सुद्धा रेषीयो फार उपयुक्त वाटतात कारण आपण बऱ्याच निरनिराळ्या रेषीयो ची गणना करू शकतो आपण याचीच चर्चा आत्ता केली आता ही फक्त फायनान्शियल स्टेटमेंट्स ची तुलना नसून दिलेल्या निरनिराळ्या आकड्यांची आपण तुलना करू शकतो कारण बघा संपूर्ण आकड्यांची तुलना केली जाऊ शकत नाही पण संबंधित आकड्यांची केली जाऊ शकते म्हणून तर आपण रेषीयो ची गणना करतो जेणेकरून मागील वर्षांशी किंवा इतर स्पर्धात्मक कंपन्यांशी किंवा उद्योगाच्या सरासरीशी तुलना करू शकू म्हणून तर कच्च्या आकड्यापेक्षा रेषीयो मधून आपल्याला पुष्कळ जास्त अंतर्दृष्टी मिळू शकते नुकतीच आपण चर्चा केली की पुष्कळश्या भागधारकांना या कंपनीशी संबंधित निरनिराळ्या माहिती मध्ये स्वारस्य असते विशेष करून कंपनीची कामगिरी आणि परिणामकारकता म्हणून बरेच लोकांना कंपनीच्या फक्त सद्यस्थितीतील कामगिरी बद्दलच नव्हे तर भूतकाळातील कामगिरी आणि भविष्यातील संभाव्य कामगिरी बद्दल जाणून घ्यायचे असते त्यासाठी रेषीयो फार उपयुक्त ठरतात कारण फायनान्शिअल स्टेटमेंट केवळ कंपनीच्या सद्यस्थितीतील माहिती देतात तुम्ही वेगवेगळे रेषीयो काढून भूतकाळाशी तुलना करू शकता आपल्याला माहित असलेल्या भूतकाळातील आणि आणि सद्यस्थितीतील कामगिरी च्या पुढे जाऊन आपण रेषीयो चा उपयोग कंपनीच्या भविष्य काळातील कामगिरीचा अंदाज बांधायला सुद्धा करू शकतो भविष्यातील संभाव्य स्थितीचा आढावा घेऊ शकतो काही गोष्टींना गृहीत धरून म्हणून भविष्यातील कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे इतर स्पर्धात्मक कंपनी आणि उद्योगातील सरासरी अशी तुलना करून आपण कंपनीचे शक्ती स्थळ आणि दुर्बल स्थळाबद्द्ल सुद्धा जाणून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला माहीत होऊ शकते की इतर कंपन्यांच्या तुलनेत आपल्या कंपनीची नफा कमवायची क्षमता चांगली आहे का किंवा दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आपली ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे का किंवा जाहिरातीचा खर्च तुलनेने कमी आहे का आपण निर्णय घेऊ शकतो की कंपनीला अधिक जाहिराती द्यायची गरज आहे का किंवा जाहिरातींवर अधिक खर्च केल्यावर विक्री वाढेल का आपण बघतो की एखाद्या विशिष्ट विभागामधे आपला मार्केट शेअर कमी आहे तर हा वाढवायची काही शक्यता आहे का अशाप्रकारे विविध प्रकारचे निर्णय आपण घेऊ शकतो कधी आपण ऑपरेशन बद्दल माहिती गोळा करतो समजा की आपल्या कंपनीचा वाहतुकीचा खर्च कमी आहे आणि ती आपली शक्ती आहे पण आपला पॅकेजिंग चा खर्च अधिक आहे तर पॅकेजिंग मध्ये काही पर्याय निवडण्याची शक्यता आहे का अशा प्रकारचे बरेच निर्णय आपण घेऊ शकू जर आपल्याकडे माहिती उपलब्ध असेल आणि आपण निरनिराळ्या रेषीयो ची गणना करू शकलो तर रेषीयो चे वर्गीकरण अनेक प्रकारांनी होऊ शकते मी सांगितल्या प्रमाणे शेकडो रेषीयो ची गणना वेगवेगळ्या उद्देशांसाठी केल्या जाऊ शकते इथे मुख्यतः आपण त्या रेषीयो वर चर्चा करणार आहोत ज्यांची गणना फायनान्शिअल स्टेटमेंट्स च्या आधारे केल्या जाते पण जेव्हा आपण एखाद्या केस वर चर्चा करतो तेव्हा आपण इतर रेषीयो सुद्धा विचारात घेतो सुरुवातीला आपण ते रेषीयो समजून घेऊ ज्यांची गणना फायनान्शिअल स्टेटमेंट च्या आधारे केल्या जाते सर्वप्रथम आहे लिक्विडिटी रेषीयो लिक्विडिटी चा अर्थ काय आहे नावावरून लक्षात येते की हे पैशाच्या तरल किंवा रोख रुपात कंपनी कडे उपलब्ध असल्याबद्दल आहे म्हणून आपण अशा काही विशिष्ट रेषीयो ची गणना करू जे आपल्याला तरलते बद्दल सांगू शकतील मग आपल्याकडे आहे कॅपिटल स्ट्रक्चर लिव्हरेज ऍक्टिव्हिटी प्रोफिताबिलिटी रिटर्न आणि इतर काही आपण प्रत्येक रेशियो कडे बघू लिक्विडिटीशी संबंधित असलेला सर्वात महत्वपूर्ण रेशियो आहे करंट रेशियो याचा उपयोग व्यापक प्रमाणात फक्त भागधारकच नव्हे तर व्यवस्थापक बँक कर्मचारी आणि पुरवठा दार सुद्धा करतात हा फार सोपा रेशियो आहे करंट असेट्स ला करंट लायबिलिटी नी भागायचे तर एकूण सर्व करंट असेट्स आणि एकूण सर्व करंट लायबिलिटी मधून तुम्हाला एक संबंध दिसून येतो ज्याचे नाव करंट रेशियो असे आहे करंट असेट्स करंट रेशियो करंट लायबिलिटी जिथे करंट असेट्स इन्व्हेंटरी सन्ड्री डेटर्स कॅश अंड बँक बॅलन्स Cash Bank balances रिसिवेबल्स एकृअल Receivables Accruals लोन्स अँड ऍडव्हान्स Loans Advances डिस्पोजेबल इन्वेस्टमेंट करंट लायबिलिटी क्रेडीटर्स शॉर्ट टर्म लोन्स बँक ओवरड्राफ्ट कॅश क्रेडीट आऊटस्टँडिंग एक्सपनसेस प्रोविजन फोर टॅक्सेशन प्रपोजड डिव्हिडंड अनक्लेमड डिव्हिडंड ह्यावरून प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न होऊ शकतो की व्यवसायामध्ये करंट डेट ची पूर्तता करण्यासाठी आवश्यक तेवढे करंट असेट्स आहेत का तर याचा रेशियो काय असायला हवा तो किती असायला हवा ह्यावरून हे स्पष्टपणे लक्षात येते की करंट असेट्स कमीत कमी करंट डेट एवढे असायला हवे पुराणमतवादा अनुसार स्वीकार योग्य रेशियो 2 बाय 1 समजल्या जातो परंतु व्यवसायाच्या रूपा नुसार आणि करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी च्या वैशिष्ट्य अनुसार त्यात लक्षणीय बदल होऊ शकतो उदाहरणार्थ जर कंपनी A चा करंट रेशियो 2 5 आहे आणि कंपनी B चा करंट रेशियो 1 5 असेल तर आपण म्हणू शकतो का की कंपनी A कंपनी B पेक्षा चांगली आहे साधारणपणे होय कारण त्यांचे करंट असेट्स 2 बाय 1 पेक्षा जास्त आहेत पण कधीकधी व्यवसायाच्या स्वरूपानुसार त्यात बदल होतो कुठल्या व्यवसायामध्ये जास्त करंट असेट्स ची गरज असते आणि कुठल्या मध्ये कमी करंट असेट्स असू शकतात तुम्ही ह्यावर विचार करून पहा समजा की एक कंपनी उत्पादन करणारी आहे आणि आणि दुसरी कंपनी सेवा देणारी आहे तर कुठल्या कंपनीचा करंट रेशियो अधिक असेल साधारणपणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला जास्त करंट रेशियो ची गरज असते कारण तिथे कच्च्या मालाचा साठा चालू असलेले काम तयार मालाचा साठा कधी अधिक तयार मालाचा साठा मोठ्या संख्येने कर्ज दार इत्यादींचा समावेश असतो आणि जेव्हा त्यांची विक्री होते तेव्हा त्यांना पैसे ताबडतोब मिळत नाहीत म्हणून सेवा देणाऱ्या कंपनीचा करंट रेशियो कमी असू शकतो तुम्ही जर का रेल्वे चा विचार केला तर त्यांचा करंट रेशियो किती असू शकतो त्यांचा करंट रेशियो अत्यंत कमी राहील कारण त्यांचे कोणी कर्ज दार नाहीत आणि ते उधारी ही देत नाही खरे पाहिले तर तिकीट बुक करते वेळी प्रवासी त्याचे आगाऊ पैसे देत असतात म्हणून कदाचित त्यांचे करंट असेट्स उणे असू शकतात म्हणून त्यांचा करंट रेशियो अत्यंत कमी राहील तर हा रेशियो व्यवसायाच्या रूपानुसार बदलतो आणि करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी च्या वैशिष्ट्यावर सुधा अवलंबून असतो आपण चर्चा करत होतो की कंपनी A चा 2 5 आणि कंपनी B चा 1 5 करू शकतो पण जर कंपनी A कडे फार मोठी इन्व्हेंटरी असेल जी जुनी आणि कालबाह्य झाली असेल आणि विक्री किंवा व्यापार सहजासहजी होऊ शकत नसेल तर कंपनीच्या करंट असेट्स च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते किंवा त्यांचे रिसिवेबल्स फार मोठ्या प्रमाणात असतील जे गोळा करणे फार कठीण किंवा अशक्य असेल त्यांनी काही माल किंवा वस्तू समजा माल्याला विकल्या असतील आणि जर माल्या फरार झाला असेल तर तुम्ही ते पैसे आणू शकता का ते अत्यंत कठीण असेल आणि कंपनी दिवाळखोरीला आली असेल पण तरी जर ही रक्कम करंट असेट्स मध्ये दाखवली गेली तर करंट असेट्स च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि म्हणूनच असे म्हटले गेले आहे की हा रेशियो करंट असेट्स च्या वैशिष्ट्यावर सुधा अवलंबून असतो जर अजून खोलात जायचे झाले तर एक दुसरा रेशियो आहे ज्याचे नाव क्विक रेशियो असे आहे किंवा कधी त्याला एसिड टेस्ट रेशियो असे सुद्धा म्हणतात क्विक असेट्स भागिले क्विक लायबिलिटी असे त्याचे सूत्र आहे करंट रेशियो मध्ये करंट असेट्स भागिले करंट लायबिलिटी होते क्विक रेशियो मध्ये आपण करंट असेट्स चे समायोजन केले इन्व्हेंटरी कमी करून आणि करंट लायबिलिटी चे समायोजन केले बँक ओव्हरड्राफ्ट कमी करून क्विक रेशियो एसिड टेस्ट रेशियो क्विक असेट्स क्विक लायबिलिटी आता इन्व्हेंटरी कमी करण्यामध्ये काय तर्क आहे कारण साधारणपणे इन्व्हेंटरी चा स्वभाव जलद नसतो त्यांचे रूपांतर पैशात करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो कारण सर्वप्रथम आपल्याला विक्री करावी लागेल मग जर ती उधार विक्री असेल तर त्याचे रूपांतर डेटर्स मध्ये होईल आणि मग काही काळानंतर गोळा करून ते पैसे आपल्याला मिळतात आणि म्हणून सर्व करंट असेट्स एका वर्षात तरल व्हायला हवे पण ज्यांचे रूपांतर तरलते मध्ये होऊ शकत नाही त्यांना कमी करण्यात येते म्हणून इन्व्हेंटरी कमी करण्या बरोबर तुमच्या कर्जदारांपैकी काहींचे पैसे वेळेवर येणार नसतील तर ती रक्कम सुद्धा कमी करण्यात यावी आणि मग आपल्याला क्विक असेट्स मिळतात आणि क्विक लायबिलिटी साठी आपण साधारण सर्वच करंट लायबिलिटी लक्षात घेतो फक्त ज्यांची त्वरित परतफेड करण्याची गरज नाही त्याशिवाय बँक ओव्हरड्राफ्ट एक सोय आहे जीची मंजुरी एका वर्षासाठी असते आणि साधारणपणे कंपनीला तिची परतफेड अल्प कालावधीत करावी लागत नाही म्हणून क्विक लायबिलिटी कडे बघण्याचा दृष्टिकोन साधारणपणे सी वजा बँक ओ मी 'साधारणपणे' हा शब्द वारंवार उच्चारतो आहे कारण हा उपयोग करणाऱ्यावर अवलंबून असतो लक्षात असू द्या की सर्वच रेशियो लेखा मानकाप्रमाणे गणलेले नसतात आणि ते आपल्या कंपनीने सुद्धा तयार केलेले नसून इतर लोक त्यांच्या आधारावर आपल्या कंपनीचे मापन करत असतात तर उपयोग करणाऱ्या च्या गरजेनुसार ते रेशियो ची गणना करतात आणि अशाप्रकारे शेकडो रेशियो निर्माण होतात आणि त्याकरिता लोक निरनिराळे सूत्र वापरू शकतात परंतु जे सूत्र साधारणपणे वापरल्या जातात त्यांच्या बद्दलच ह्या वर्गात चर्चा होते आहे क्विक रेशियो हा करंट रेशियो च्या तुलनेत बराच पुराणमतवादी उपाय आहे आपण इथे कंपनीची त्वरित सोलवेन्सी मोजण्याचा प्रयत्न करीत आहो करंट असेट्स मध्ये आपण एकूणच सोलवेन्सी किंवा चालू कर्ज फेडण्याच्या क्षमतेचे मोजमाप करीत होतो क्विक रेशियो मध्ये आपण हातचे कर्ज फेडण्याची क्षमता जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहोत अशा तऱ्हेने आदर्श करंट रेशियो 11 आहे कुठलाही उद्योगव्यवसाय असला तरीही कारण कुठल्याही उद्योगासाठी तुमच्याकडे कमीत कमी तेवढे क्विक असेट्स असायला हवे ज्याच्या आधारावर क्विक लायबिलिटी ची परतफेड केल्या जाऊ शकते अशा तऱ्हेने पहिले दोन रेशियो मुख्यतः व्यवसायाची अल्पकालीन स्थिरता जाणून घेण्याकरता होते आता आपण दीर्घकालीन स्थिरतेकडे बघू ज्याला कॅपिटल स्ट्रक्चर किंवा लिव्हरेज असे सुद्धा म्हणतात तुम्हा सर्वांना हे माहीत असेल की आपण जर निधीच्या स्त्रोतांचे विश्लेषण केले तर मुख्यतः दोन स्त्रोत आहेत हे लक्षात येईल एक मालकांकडून येणारे आणि दुसरे सावकारांकडून येणारे ते ईक्विटी च्या रूपात असू शकतात किंवा दुसऱ्या प्रकारांमध्ये साधारणपणे कर्ज किंवा डिबेंचर्स च्या रूपात जर कंपनीला शंभर रुपये उभारायचे आहे तर एक कंपनी पूर्ण 100 रुपये ईक्विटी च्या रूपात घेऊ शकते आणि कर्ज 0 दुसरी कंपनी 80 रुपये ईक्विटी च्या रूपात आणि कर्ज 20 घेऊ शकते आणि तिसरी कंपनी 50 रुपये ईक्विटी च्या रूपात आणि 50रुपये कर्जाच्या रुपात घेऊ शकते अशा तऱ्हेने या तिन्ही कंपनींचे कॅपिटल स्ट्रक्चर वेगवेगळे आहे मग प्रश्न असा आहे की जास्त ईक्विटी असणे चांगले की जास्त कर्ज असणे दीर्घ काळासाठी कंपनीच्या बरोबर कुठले जास्त टिकून राहील तुमच्या लक्षात येईल की ईक्विटी ची परतफेड त्वरीत करण्याची गरज नसते परंतु कर्जाची परतफेड ठरलेल्या तारखेपर्यंत करावी लागते म्हणून जास्त कर्ज असण्यामध्ये जोखीमही थोडी जास्त राहते म्हणून स्थिरतेच्या दृष्टिकनातून जास्त इक्विटी असणे चांगले समजल्या जाते आता आपण काही वेगवेगळ्या रेशियो ची गणना करू आपण ईक्विटी ची टक्केवारी मोजायचा प्रयत्न करू पण त्याच बरोबर जर इक्वीटी फार जास्त असेल आणि कर्ज नसेल तर अशा परिस्थितीचा परिणाम नकारात्मक रीतीने नफा कमवायच्या क्षमतेवर नफेशीरपणा होऊ शकतो म्हणून कंपनीला ईक्विटी आणि कर्जाच्या योग्य रकमांचा समतोल राखावा लागतो आता आपण हे रेशियो बघूया कॅपिटल स्ट्रक्चर च्या दृष्टिकनातून हे रेशियो आपल्याला कंपनीच्या दीर्घकालीन सोलवेन्सी बद्दल अंतर्दृष्टी देतात पहिला आहे इक्विटी रेशियो नावावरून सुचवल्या प्रमाणे एकूण गोळा केलेला निधी भाजक असेल आणि आपण बघू शकतो की पुरवलेल्या एकूण निधीच्या किती टक्के वित्तपुरवठा इक्विटी ने किंवा मालकांच्या निधीने केला जात आहे हाच तो प्रसिद्ध असलेला ईक्विटी रेशियो आहे शेअरहोल्डर्स इक्विटी shareholders' equity इक्विटी रेशियो टोटल कॅपिटल एम्पलोयेड आता ह्यालाच पूरक असलेला एक डेट रेशियो आहे ह्या रेशियो वरून आपण हे बघतो की पुरवलेल्या निधीच्या किती टक्के वित्तपुरवठा एकूण डेट ने केला जात आहे बघा दोन्ही मध्ये भाजक तेच आहे आणि निधीची रक्कम एक तर ईक्विटी किंवा कर्ज ही एकूण पुरवलेला निधी समजल्या जाते पहिला रेशियो मध्ये ईक्विटी चा रेशियो होता आणि दुसरा रेशियो मध्ये कर्जाचा रेशियो आहे अशा तऱ्हेने आपण वेगवेगळ्या प्रकारचे बोरोइंग्स किंवा डिफर्ड पेमेंट अरेंजमेंट लक्षात घेतले आहेत एकूण डेट डेट रेशियो कॅपिटल एम्पलोयेड तिसऱ्या रेशियो ला डेट ईक्विटी रेशियो असे म्हणहॅलोतात आणि तो अगोदरच्या दोन्ही रेशियो पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे कारण इथे आपण ईक्विटी च्या तुलनेत कर्जाची टक्केवारी काढतो आहोत अंकाच्या ठिकाणी आहे अशी रक्कम ज्याची परतफेड आपल्याला करायची आहे आणि भाजक ज्या ठिकाणी ती रक्कम आहे ज्याची परतफेड आपल्याला नाही करायची रक्कम जी आपण रुण देणाऱ्या सावकारांकडून घेतली आहे भागिले ती रक्कम जी आपण मालकांकडून घेतली आहे डेट प्रिफरन्स शेअर कॅपिटल डेट इक्विटी रेशियो शेअरहोल्डर्स इक्विटी प्रिफरन्स कॅपिटल जरी ईक्विटी चा किंवा मालकांच्या निधीचा भाग असला तरी अंकाच्या ठिकाणी घेतला आहे कारण त्याची परतफेड एका विशिष्ट तारखेपर्यंत केल्या जाते म्हणून मोठा रेशियो जोखीम दर्शवितो आणि लहान कमी रेशियो अधिक स्थिरता दर्शवितो हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण रेशियो आहे जो बँक अधिकारी भागधारक आणि इतर संबंधित लोक लक्षपुर्वक बघत असतात ज्यामध्ये पुरवठा दार आणि कंपनीच्या मालकांचाही समावेश असतो तर आता आपण येथे थांबू पुढील सत्रामध्ये आपण रेशियो वरील चर्चा सुरू ठेवू आणि मग आपण काही रेशियो अनालिसेस वरील केसेस सोडवू